आम्ही कॉन्स्टन्ट करंट असलेल्या ट्रान्झिस्टरला बाईस देण्याच्या योजनेचा अभ्यास केला आहे जिथे आम्हाला ड्रेनमधील करंट डिफरंन्स सेन्स होईल आणि ते परत गेटला पोहोचते आता आम्ही त्या पर्यायाचा अभ्यास करू जिथे आपल्याला सोर्समधील करंट डिफरंन्स असल्याचे सेन्स होईल आणि ते सोर्सला परत देऊ तर ट्रान्झिस्टरचा विचार करू आणि मी करंट सोर्स खाली येथे ठेवतो कारण सोर्स सेन्स करण्यासाठी मला त्यास सोर्सशी जोडावे लागेल जेणेकरून ते अधिक सोयीचे असेल एमओएस ट्रान्झिस्टरमधील करंट ID ड्रेनमधून सोर्सकडे वाहतो या भागामध्ये सेन्स करण्यासाठी आपण ड्रेन वापरत नाही आहोत जो सोर्स सेन्स करतो आणि सोर्सला फीडबॅक देतो ड्रेन काही निश्चित व्होल्टेजशी जोडला जाऊ शकतो मी गृहित धरेन की हे पुरवठा व्होल्टेज VDD शी जोडलेले आहे नंतर जेव्हा आम्ही याचा वापर करून सर्किट रिअलाईझ करू तेव्हा लक्षात येईल ते बदलले जावे लागेल परंतु आत्ता मी बाईझिंगशी संबंधित आहे आणि त्यास पुरवठा व्होल्टेज VDD शी जोडेल आणि आम्ही सोर्सला फीडबॅक लावत असल्यामुळे गेट निश्चित व्होल्टेजशी जोडलेला आहे आपण त्याला VG0 म्हणू शकता तर आता आपण काय झाले पाहिजे ते पाहूया म्हणजे आपल्याला ID I0 च्या बरोबरीने पाहिजे आहे आता मी या व्होल्टेजला सोर्स व्होल्टेज Vs म्हणेन कृपया या आणि सिग्नल सोर्स व्होल्टेजच्या दरम्यान गोंधळू नका या प्रकरणात आमच्याकडे सिग्नल सोर्स नाही म्हणून कोणताही गोंधळ होऊ नये परंतु जेव्हा आपल्याकडे दोन्ही असेल तेव्हा त्याद्वारे आपल्याला गोंधळ होऊ नये आमच्याकडे हा Vs आहे आणि नंतर सांगा की ID I0 पेक्षा जास्त असेल आम्हाला I0 च्या बरोबरीचे पाहिजे होते म्हणून आम्हाला ID चे मूल्य कमी करावे लागेल तर जे घडणे आवश्यक आहे ते कृपया येथे सांगा आता ID कमी करणे आवश्यक आहे म्हणजे VGS कमी करणे आवश्यक आहे ID VGS चे फंक्शन वाढवत आहे ID कमी करावा लागला तर VGS कमी करावा लागेल आणि VGS स्वतः VG0 च्या बरोबरीने निश्चित केले आहे वजा Vs जे आपण या सर्किटमध्ये बदलू शकतो तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की Vs वाढविणे आवश्यक आहे तर जर ट्रान्झिस्टरचा ड्रेन करंट इच्छित करंट पेक्षा जास्त झाला तर सोर्स व्होल्टेज वाढविणे आवश्यक आहे जेव्हा आपण असे करता तेव्हा गेट सोर्सचे व्होल्टेज कमी होते आणि करंट कमी होतो आणि ID I0 पेक्षा लहान असल्यास अगदी उलट असणे खरे आहे Vs कमी होणे आवश्यक आहे जेणेकरून ड्रेन करंट वाढेल तर ही आम्हाला पाहिजे असलेली फीडबॅक अॅक्शन आहे आता आम्ही ID ची तुलना I0 सह करुन फीडबॅक क्रिया जनरेट करतो करंट येथे ड्रेनपासून सोर्सकडे वाहत आहे आणि तेथे निश्चित करंट सोर्स आहे आणि तुलना करण्यासाठी आपण या दोन करंटला आधीप्रमाणेच त्याच नोडवर बांधतो पूर्वी आम्ही करंट सोर्स ट्रान्झिस्टरच्या ड्रेनशी जोडला होता आता आम्ही त्यास ट्रान्झिस्टरच्या सोर्सशी जोडतो तर आम्ही अशा प्रकारे जोडतो जर आपण असे केले की डिफरंन्स ID वजा I0 त्या मार्गाने वाहू शकेल आणि ते कोठे जात असेल तर ते त्या नोडशी संबंधित पॅरासिटिक कॅपेसिटरमध्ये जाईल आता या कनेक्शनमुळे काय होते ID I0 पेक्षा जास्त असल्यास तर याचा अर्थ असा आहे की त्याप्रमाणे कॅपेसिटरमध्ये करंट पंप केला जात आहे त्यामुळे Vs जे त्या पोलॅरिटीमध्ये कॅपेसिटरच्या अक्रॉस व्होल्टेज आहे Vs वाढते आणि त्याचप्रमाणे ID I0 पेक्षा लहान असेल तर करंट पॅरासिटिक कॅपेसिटरमधून बाहेर काढला जाईल आणि व्होल्टेज कमी होऊ लागतो तर करंट सोर्स ट्रान्झिस्टरच्या सोर्सशी जोडल्या गेल्याने हे घडते I0 सोर्स करंट सोर्स ट्रान्झिस्टरच्या सोर्सशी जोडलेले असल्यामुळे हे घडते आता आपण पाहात आहात की आम्हाला Vs साठी काय पाहिजे होते जेव्हा ID I0 पेक्षा अधिक असतो तेव्हा आम्ही Vs वाढवावा अशी आमची इच्छा होती आणि हे आधीपासूनच घडत आहे तर आम्हाला काही करण्याची गरज नाही जर ID I0 पेक्षा जास्त असेल तर आपण अशा प्रकारे कनेक्ट केले तर हे व्होल्टेज वाढत जाईल हे जसजसे वाढत जाईल तसतसे VGS कमी होत जाईल आणि ID कमी होत जाईल त्याचप्रमाणे ID I0 पेक्षा कमी असल्यास व्होल्टेज कमी होत जाईल VGS वाढत जाईल आणि करंट वाढत जाईल तर करंट सोर्स फक्त सोर्सशी जोडणे देखील फीडबॅक क्रिया पूर्ण करते आणि हे स्टेडी स्टेटमध्ये कधी पोहोचते जेव्हा हे करंट पॅरासिटिक कॅपेसिटर शून्यवर जात असेल तेव्हाच ID I0 च्या बरोबर होईल तर स्टेडी स्टेटमध्ये ID I0 च्या बरोबरीचा असतो तर अशा प्रकारे ट्रान्झिस्टरला बायस करणे सोर्सला सेन्स करणे आणि सोर्सकडे फीडबॅक देणे आपल्याला काहीही करण्याची गरज नाही आम्हाला फक्त करंट सोर्सला ट्रान्झिस्टरच्या सोर्सशी जोडणे आहे आता हे खरोखर का कार्य करते ट्रान्झिस्टर करंटचा नियंत्रित भाग म्हणजेच गेट सोर्स व्होल्टेज म्हणून हा गेट व सोर्स दरम्यान आहे जेव्हा नियंत्रित भाग जो कि ड्रेन करंट ड्रेनमधून सोर्सकडे वाहतो आणि आपण स्पष्टपणे पाहू शकता की सोर्स नियंत्रित बाजूचा तसेच ट्रान्झिस्टरच्या नियंत्रक बाजूचा आहे गेटला आपण केवळ इनपुट देऊ शकता हे केवळ नियंत्रित करू शकते काहीही गेटच्या बाहेर येणार नाही हे आउटपुट देणार नाही तसेच ड्रेन हे केवळ एक आउटपुट आहे आम्ही ड्रेनला काहीही इनपुट देऊ शकत नाही तथापि सोर्स हा नियंत्रक भाग आणि नियंत्रित भाग दोन्हीला कॉमन आहे म्हणूनच ट्रान्झिस्टर त्याच्या गेटला एका निश्चित व्होल्टेजवर बायस करतो ड्रेन देखील एका निश्चित व्होल्टेज VDD वर आणि आपण फक्त सोर्समध्ये करंट सोर्स I0 लागू करा आणि ते स्टेडी स्टेटमध्ये पोहोचेल जेथे ID I0 च्या बरोबरीने असेल परंतु तरीही फीडबॅक म्हणून या सर्किटचा विचार करणे अधिक उपयुक्त आहे फीडबॅक ट्रान्झिस्टरच्या अंतर्गत असतो हा सोर्स नियंत्रित बाजूचा भाग असतो आणि नियंत्रक बाजू फीडबॅक प्रस्तुत करते तर आपण फक्त करंट वापरण्याऐवजी फीडबॅक सर्किट म्हणून विचार केल्यास हे चांगले आहे तेच आपण सोर्सला सोर्स टर्मिनलशी जोडले आहे आणि करंट डिफरंन्सनुसार सोर्स टर्मिनल वर किंवा खाली जात आहे आणि ती क्रिया स्त्रोत व्होल्टेज वर किंवा खाली जात VGS बदलेल आणि परिणामी करंट बदलेल तर या सोप्या सर्किटमध्येही फीडबॅक आहे जरी सामान्यपणे फीडबॅकसाठी आपण असे गृहित धरता की काही सर्किट आहे आणि आउटपुटमधून इनपुटकडे एक वायर येत असावी जी आमची नेहमीची कल्पना आहे येथे फीडबॅक ट्रान्झिस्टरच्या अंतर्गत आहे स्रोत नियंत्रक आणि नियंत्रण या दोहोंचा भाग असल्याने फीडबॅक पूर्ण करते आणि नैसर्गिकरित्या या प्रकारच्या बायझींगला स्त्रोत फीडबॅक बायझींग म्हणून ओळखले जाते सर्किटवर बायझींग करण्याचा हा एक अतिशय लोकप्रिय मार्ग आहे तो अगदी सोपा आहे आणि बर्यापैकी वापरला जातो आणि यानंतरच्या धड्यांमध्ये आम्ही या प्रकारच्या बायझींगचा वापर करुन ऍम्प्लिफायर कसे रिअलाईझ करू शकतो ते पाहू मी यापूर्वी बर्याच वेळा म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे पुष्कळ प्रकारचे बायस सर्किट आणि अनेक प्रकारचे फंक्शन्स असू शकतात ते म्हणजे इन्क्रिमेंटल पिक्चर आपल्याला रिअलाईझ करायचे आहे आत्ता आम्हाला त्यापैकी फक्त एक कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर माहित आहे परंतु सामान्यत कोणतेही फंक्शन्स कोणत्याही बायझींग सर्किटद्वारे करता येते हे शक्य आहे आता अर्थातच त्यातील काही इतरांपेक्षा अधिक सोयीस्कर आहेत म्हणून त्यांना प्राधान्य दिले जाईल परंतु आपल्याकडे विविध फंक्शन्स विविध प्रकारचे बायस सर्किट आणि बायझींगचे संयोजन आणि फंक्शनॅलिटीचे रिअलाईझेशन असू शकते म्हणूनच सर्किट्समध्ये एक प्रचंड विविधता आहे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे या करंट सोर्समध्ये I0 ट्रान्झिस्टरच्या सोर्सशी जोडलेले आहे सोर्स व्होल्टेज स्वतःस असे समायोजित करते की स्टेडी स्टेटमध्ये ट्रान्झिस्टरमध्ये वाहणारे करंट I0 च्या बरोबरीचे असते आणि हे VGS I0 चे मूल्य असणे आवश्यक असलेल्या कोणत्याही गोष्टीमध्ये समायोजित केले जाईल तर I0 चे करंट वाहून नेण्यासाठी VGS म्हणजे VT 2I0nCox आहे म्हणून येथे सोर्स व्होल्टेज हे निश्चित व्होल्टेज VG0 VGS आहे जे VG0 VT 2I0nCox आहे तर अखेरीस सोर्स व्होल्टेज करेक्ट व्होल्टेजपर्यंत पोहोचतो